प्रास्ताविक व्याख्यान गुंडाळण्यासाठी स्ट्रक्चरल दगडी बांधकामांच्या संदर्भात डिझाइन च्या विशिष्ट पद्धती कोणत्या प्रचलित आहेत यावर आपण लक्ष दिले पाहिजे आणि त्या संदर्भात विशेषत भारतीय मानकांनुसार आवश्यक असलेल्या ठराविक कोडचे परीक्षण करा म्हणूनच आपल्या सर्वांना माहिती असेल की अनेक दशकांपासून आणि बर्याच प्रणाल्यांसाठी वोर्किंग स्ट्रेसची ही डिझाइनची पद्धत आहे अर्थात आपल्या देशात आज प्रबलित काँक्रीट डिझाइन आणि स्टीलचे डिझाइन लिमिट स्टेट डिसाईन मर्यादित करण्यासाठी स्थलांतरित झाले आहे परंतु वोर्किंग स्ट्रेस पद्धतीनुसार दगडी बांधकाम चालू आहे तर डिझाइनच्या वेगवेगळ्या पद्धतींचे परीक्षण करणे उपयुक्त आहे प्रामुख्याने कारण जगभरातील भिन्न कोड्स त्याच स्ट्रक्चरल टायपोलॉजी साठी डिझाइनचा विचार केला तर भिन्न दृष्टीकोन असू शकतात तर जर आपण डिझाइनच्या निकालांची तुलना करीत असाल जे भिन्न कोड वापरुन स्ट्रक्चरल प्रणाली असावे तर आपण त्यास स्पष्ट केले पाहिजे एक देशातील स्ट्रक्चरल डिझाइनचा विचार केला तर तत्वज्ञान स्वीकारले जाते दुसर्याला तर अर्थातच वोर्किंग स्ट्रेसची पद्धत अशी गृहीत धरते की सामग्री सतत वर्तन करीत आहे जोपर्यंत डिझाइनचा संबंध आहे तेथे स्वारस्यपूर्ण श्रेणीत एक रेषात्मक लवचिक पद्धतीने वोर्किंग स्ट्रेसची पद्धतीची ही मूलभूत धारणा आहे अन्यथा संदर्भित स्वीकार्य ताण पद्धत स्वतः तर कार्यरत ताणण्याच्या दृष्टिकोनाखाली ही कल्पना आहे की साहित्यामुळे प्रेरित झालेल्या ताणांना मर्यादा घालून सुरक्षितता प्राप्त करू भार म्हणजे कार्यरत भार किंवा संरचनेचे वोर्किंग स्ट्रेस असे संबोधले जाते तर हे आहे मूलभूत संकल्पना ही मर्यादा आहे स्ट्रक्चरल सामग्रीवरील ताण यावर कार्यरत भारानुसार अनुभव घ्यावा म्हणून आम्ही या तणावातून सुरक्षिततेच्या घटकासह कार्य करतो जे अनुज्ञेय ताण किंवा स्वीकार्य ताण आणि आम्ही त्या खाली लक्षणीय खाली ठेवतो भौतिक शक्ती तर आपल्या स्टील डिझाइन कोर्समध्ये आणि कंक्रीट डिझाइन कोर्समध्ये म्हणून कार्य करण्याच्या वोर्किंग स्ट्रेसची कडे परत जाऊ नये म्हणून सराव करा अर्थातच संबंधित आहे येथे आपल्यापैकी काहींसाठी डिझाइनची ही नवीन पद्धत असू शकते आणि म्हणूनच हे आवश्यक आहे आपण जाणता की आम्ही अनुज्ञेय ताण किंवा अनुमती देण्याच्या तणावाच्या या संकल्पनेवर कार्य करतो जे भौतिक सामर्थ्यापेक्षा खूप खाली ठेवले गेले आहेत आणि आम्ही त्या गुणोत्तरांवर कार्य करतो म्हणून जर आपण सामग्रीच्या ताणतणावाच्या व्याप्तीस स्वारस्यात घेत असाल तर हे ताण तणाव वक्र आहे आपण दगडी बांधकाम असेंब्लीच म्हणा आम्हाला माहित आहे की भौतिक सामर्थ्य म्हणजे काय किंवा असे समजा की आपण भौतिक सामर्थ्य म्हणजे काय ते विश्लेषणात्मक किंवा स्थापित करू शकता प्रायोगिकरित्या भौतिक सामर्थ्य ज्ञात असल्याने आम्ही परवानगी देणारा तणाव लादतो रचना अनुभवायला दिली जाईल आणि या अनुज्ञेय तणावाची पातळी कमी ठेवली जाते आणि रचना ठेवण्याची अपेक्षा आहे रेषात्मक लवचिक श्रेणीत असते आणि ते कार्यरत ताणतणावाचा एक महत्त्वाचा भाग आहे पद्धत स्वतः तर या प्रकरणात सुरक्षिततेचा घटक भौतिक सामर्थ्य म्हणून परिभाषित केला आहे परवानगी असलेल्या ताणाने विभाजित परवानगी असलेल्या भौतिक सामर्थ्याचे गुणोत्तर ताण फॅक्टर ऑफ सेफ्टीFactor of safetyमटेरियल स्ट्रेंग्थ Material strength पेर्मीसीबल स्ट्रेस आता उदाहरणार्थ दगडी बांधकाम डिझाइनचे उदाहरण घेतल्यास आपण हे पहाल की हे मूल्य कमीतकमी 4 आणि त्यापेक्षा जास्त दगडी बांधकाम डिझाइनसाठी आहे आणि आम्ही काही दिवसात हे सांगू शकतो की त्या दगडी बांधकामांबद्दल किती दूर आहे परंतु वोर्किंग स्ट्रेस पद्धतीचा संबंध काय असावा हे महत्त्वाचे आहे की ती एक न वापरलेली शक्ती आहे तथापि असे म्हटले जात नाही की ताण तणावग्रस्त श्रेणीत जाऊ शकत नाही आणि आपल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे ताणतणाव सामग्रीला अस्थिर श्रेणीत घेतात परंतु एकदा असे झाले की आम्हाला माहित आहे की स्ट्रक्चरल सिस्टम मध्ये पुन्हा ताणतणावाचा एक मार्ग आहे परंतु या प्रकारची घटना या घटनेच्या घटनेस घडत नाही तर ताण पुनर्वितरणाच्या शक्यतेकडे हे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि वोर्किंग स्ट्रेस दृष्टिकोनाची इतर महत्वाची मर्यादा म्हणजे ते संरचनेवर काम करणार्या भारांमध्ये फरक करत नाही परवानगी असलेल्या तणावाच्या बाबतीत ताणतणाव मर्यादित ठेवण्याची ही संकल्पना आहे उद्भवणाऱ्या भारांमधील फरक ओळखत नाही ही प्रत्यक्षात एक कमतरता आहे आणि जर आपण वोर्किंग स्ट्रेस पद्धतीपासून ताकदीच्या डिझाइन पद्धतीकडे जाताना पद्धतींचे उत्क्रांती पाहिल्यास ज्याने 60 आणि 70 च्या दशकात लोकप्रियता मिळविली अलटीमेट स्ट्रेंग्थ डिसाईन या गुणोत्तरांकडे ताणतणावाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर शक्तीच्या दृष्टीकोनातून पाहण्यास सुरवात केली आणि सिस्टममध्येच भिन्न शक्ती भिन्न प्रकारच्या क्रिया यांच्यात फरक करणे सुरू केले तर लोडवर आधारित भेदभाव होऊ लागले म्हणून जिवंत आणि सक्रिय असलेल्या वोर्किंग स्ट्रेस उदाहरणापर्यंत भारतीय मानक Indian Standard IS 1905 ही अविभाजित दगडी बांधकामाचे आणि राष्ट्रीय इमारत कोड संबंधित आहे जिथे प्रबलित दगडी बांधकामाचे डिझाइन संबोधित केले आहे अलटीमेट स्ट्रेंग्थ डिसाईन जे वोर्किंग स्ट्रेस दृष्टिकोणानंतर विकास आहे तसेच लोड फॅक्टर पद्धत load factor method म्हणून संदर्भित आहे या लोड फॅक्टर पद्धतीत एक आहे अंतर्ज्ञानाने समजले की सामग्रीची ताणतणाव वक्र प्रत्यक्षात रेषात्मक आहे आणि डिझाइनमध्ये आम्ही एक नॉन रेषीय ताण तणाव वक्र अवलंब करतो तर एक ओळख आहे वर्तन मध्ये आहे की रेषात्मक लवचिक श्रेणीच्या पलीकडे जाते आणि विविध भारांसाठी आम्ही लोड फॅक्टर स्थापित करतो तर अंतिम घटक लोड सामर्थ्य डिझाइनचे काम केल्या जाणाऱ्या लोडचे अंतिम भार प्रमाण म्हणून परिभाषित केले जाऊ शकते लोड फॅक्टर Load factor अलटीमेट लोड Ultimate loadवोर्किंग लोड आपल्याला मिळेल जेव्हा आपण या प्रकारच्या डिझाइन पद्धतीचा अवलंब करता तेव्हा आपल्याला समाधानकारक वाटते अलटीमेट लोड आपणास समाधानकारक सामर्थ्य वर्तन सामर्थ्य मिळते अलटीमेट लोड येथे कामगिरी तथापि या दृष्टिकोनाची कमतरता अलटीमेट लोड डिझाइन ही मुख्यत सेवा अटींवर आपण खरोखर सक्षम नसल्याची खरं आहे आपल्याकडे सुरक्षितता आहे की नाही हे स्थापित करा तर प्रत्यक्षात हा एक अस्थायी चरण होता अलटीमेट लोड डिझाइन अलटीमेट लोड डिझाइन दृष्टीकोन पुढील टप्प्यात जातो जो लिमिट स्टेट डिसाईन आणि आहे उदाहरणार्थ ट्रान्झिटरी कोड डिझाइनसाठी न्यूझीलंड मानकांची 1984 आवृत्ती दगडी बांधकामाची अलटीमेट स्ट्रेंग्थ डिझाइन मध्येच हलली तथापि मी पुनरुच्चार करतो की हे होते एक अस्थायी टप्पा सर्विसबिलिटी च्या अटींसह असे मुद्दे होते परंतु सामर्थ्याच्या शेवटी आपण सामग्रीच्या रेखीय वर्तन विचारात घेत होते संरचनात्मक सामग्री आणि अंतिम परिस्थितीत सुरक्षिततेची काळजी घ्या तर संपूर्ण संकल्पना लिमिट स्टेट कल्पनेच्या भोवती फिरते आणि एक लिमिट स्टेट खरोखरच येणार्या अपयशाची अवस्था आहे आता आपण भिन्न लिमिट स्टेट परिभाषित करू शकता ही अंतिम परिस्थिती असू शकते ही लिमिट स्टेट वर्णन करू इच्छित असलेल्या कोणत्याही इतर प्राथमिक अटींवर असू शकते आणि या विशिष्ट दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सुरक्षा घटकांची व्याख्या करणे शक्य आहे सुरक्षा घटकांचा संच आणि आज डिझाइनमध्ये विश्वासार्हता आणणार्या सुरक्षा घटकांच्या व्याख्येसाठी एक संभाव्य आधार अवलंबला जातो तर तुमची अलटीमेट लिमिट स्टेट आहे जिथे आपण अलटीमेट लोड सुरक्षिततेवर कार्य करीत आहात आणि मागील पद्धती विशेषतः सर्विसबिलिटी च्या अटींकडे पहात नाहीत वोर्किंग स्ट्रेस दृष्टीकोन केवळ सर्व्हिस लोडवरच केंद्रित असतो आणि अलटीमेट स्ट्रेंग्थ डिसाईन केवळ अलटीमेट लोड केंद्रित असतो आपणास त्या दोन्हीमध्ये कमतरता होती तर लिमिट स्टेट डिसाईन प्रत्यक्षात मर्यादा स्थितीत अंतिम मर्यादेच्या स्थितीत आणि सेवाक्षमतेच्या लिमिट स्टेट सुरक्षा घटकांची व्याख्या करते म्हणूनच आपण या संभाव्य चौकटीत काय चालले आहे हे पाहत असल्यास रचनात्मक साहित्याचे प्रतिकार आणि भारांचे वितरण लक्षणीयपणे वेगळे ठेवले आहे याची खात्री करणे ही कल्पना आहे म्हणून आपण वापरत असलेल्या सामग्रीच्या सामर्थ्याच्या या संभाव्यता घनतेच्या कार्याकडे लक्ष दिल्यास सामग्रीचा प्रतिकार आणि भारांपैकी आपल्याकडे सामान्य वितरण आहे जे सामग्रीची सामर्थ्य परिभाषित करू शकते आणि सिस्टमवरच अपेक्षित भार परिभाषित करू शकते आता आपण सामग्रीचे नाममात्र सामर्थ्य काय आहे ते परिभाषित करू शकता जे Rn म्हणून दर्शविले जाते हे Rn म्हणून दर्शविले जाते ही सामग्रीची नाममात्र प्रतिकार आणि लोडची नाममात्र अपेक्षित व्याख्या आहे आणि आम्ही नॉमिनल भारांवर घटकांचा वापर करतो नॉमिनल लोड प्रभाव कारण आम्ही झुकणारे क्षण पहात आहोत आम्ही अक्षीय शक्ती किंवा कातरणे शक्ती आणि फॅक्टरर्ड प्रतिकार पहात आहोत आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी फॅक्टरर्ड लोड आणि फॅक्टरर्ड प्रतिकार यांची तुलना करतो या प्रकरणात आम्ही खरोखर अंतिम स्थिती पहात आहोत तर घटक वापरले जातात भार घटक वापरला जातो एक प्रतिरोधक घटक वापरला जातो आणि नंतर आपण पहात आहात की आम्ही याची खात्री करुन घेत आहोत की फॅक्टरर्ड लोड आणि फॅक्टरर्ड रेझिस्टन्स दरम्यानच्या डिझाइनद्वारे आवश्यक तेवढे अंतर आहे आणि म्हणूनच डिझाइन प्रतिरोध हे डिझाईन लोड इफेक्ट पेक्षा मोठे किंवा त्यासारखे आहे याची खात्री करण्याचा मार्ग बनला आहे अलटीमेट लिमिट स्टेट डिझाइनचा हा आधार आहे आणि हे आंशिक सुरक्षा घटकांच्या वापराद्वारे प्राप्त केले जाते आपण स्ट्रक्चरल सामग्री आणि भार या दोन्ही गोष्टींवर आंशिक सुरक्षा घटक लागू करता तर सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी भार उचलला गेला आहे आपल्याकडे पुरेशी सुरक्षा आहे याची खात्री करण्यासाठी ताकद कमी केली आहेत आणि डिझाइन प्रतिरोध आणि डिझाइन लोड इफेक्ट दरम्यानचे अंतर सुनिश्चित केले आहे अर्थात सर्व्हिसबिलिटी लिमिट स्टेट हा आणखी एक पैलू आहे ज्याचा विचार करणे आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही जे सेवाकार्य परिस्थिती पाहत आहोत ते म्हणजे विस्थापन होय म्हणूनच सेवाक्षमतेच्या स्थितीत स्वीकार्य विस्थापन जसे की आपण कार्यशील परिस्थितीची पूर्तता करता डिफेक्शन्स उदाहरणार्थ या पॅरामीटरमध्ये आम्ही सेवाक्षमतेच्या स्तरावर करतो याची तपासणी केली जाऊ शकते मी म्हटल्याप्रमाणे जगभरात तेथे काही मोजक्या कोड्स आहेत ज्यात दगडी बांधकाम संबंधित आहे जे लिमिट स्टेट मर्यादेमध्ये गेले आहेत युनायटेड स्टेट्स TMS 402 द कॅनडाची मानके युरोकोड EN ही युरोपियन रूढी आहे क्रमांक 6 for 1996 आहे आणि न्यूझीलंड कोड 4230 मधील दगडी बांधकाम मानकांद्वारे परिभाषित केलेले कोड ज्या मानकांमध्ये बदलले गेले आहेत दगडी बांधकाम लिमिट स्टेट डिझाइन दृष्टीकोन म्हणूनच विश्लेषण आणि डिझाइनचा प्रश्न आहे आम्ही भारतीय संहितांच्या संदर्भात वोर्किंग स्ट्रेस डिझाइन करण्याच्या दृष्टिकोनाची पाहणी करीत असताना काही लिमिट स्टेट आराखड्याकडे पाहणे आपल्यासाठी उपदेशात्मक ठरेल जोपर्यंत भारतातील दगडी बांधकामांचा विचार केला आहे की आपल्यासमोर जे सादर केले गेले आहे ती एक संपूर्ण यादी नाही परंतु तेथे आणखीही अनेक छोट्या छोट्या कोड आहेत ज्यांचा रस आहे तथापि मी कोडच्या तीन वेगवेगळ्या बास्केटचे वर्गीकरण करतो स्ट्रक्चरल डिझाइन आणि दोन महत्त्वपूर्ण कोड आणि स्ट्रक्चरल डिझाइनशी संबंधित कोड कॉमेंट्रीचा व्यवहार करणारा पहिला राष्ट्रीय इमारत कोड आहे खंड 1 भाग 6 कलम 4 मध्ये दगडी बांधकामाच्या स्ट्रक्चरल डिझाइनशी संबंधित एक विभाग आहे दगडी बांधकामाच्या स्ट्रक्चरल डिझाइनशी संबंधित आहे तर ही खरोखरच प्रबलित दगडी बांधकामाच्या डिझाइनची ओळख आहे कारण आमच्याकडे असा कोड नाही जो विशेषत प्रबलित दगडी बांधकामाच्या डिझाइनचा व्यवहार करतो तर ही नजीकच्या भविष्यात आपण पाहिली पाहिजे तथापि अस्तित्वात असलेली इतर संहिता आणि स्ट्रक्चरल उद्देशाने अनरेंफोर्सड दगडी बांधकामाच्या डिझाइनचे नियमन IS 1905 आहे म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे असे काही पैलू असतील ज्यांचा आता राष्ट्रीय बिल्डिंग कोडशी विवादास्पद संबंध आहे ज्याची आपल्याला आवश्यकता आहे किमान स्टील मजबुतीकरणासह डिझाइन केलेले असावे मेसॉनरी डिझाइन अँड कन्स्ट्रक्शन एसपी 20 Masonry Design and Construction SP 20 वर एक हँडबुक आहे एक विशेष प्रकाशन आहे जे संरचनात्मक हेतूंसाठी अबाधित दगडी बांधकाम वापरली जाऊ शकते यावर भाष्य करते तर एसपी 20 आयएस 1905 चे एक पुस्तिका आहे जोपर्यंत दगडी बांधकामाच्या साहित्याशी संबंधित आहे आपल्याकडे संपूर्ण कोडचे स्पेक्ट्रम आहे विविध प्रकारचे युनिट्स व्यापलेले आहेत आणि मग आपल्याकडे निराकरण करण्यासाठी भिन्न मोर्टार आहेत तर आपल्याकडे दगडी बांधकाम सामग्रीसाठी असलेल्या कोडच्या प्रकारांना मी फक्त काही कोड देत आहे आपण पाहू शकता की स्टोन दगडी बांधकामासाठी कोड आहेत दगडी बांधकाम रब्बल दगडी बांधकाम rubble अशलर दगडी बांधकाम पोकळ कॉंक्रीट ब्लॉक दगडी बांधकाम पोकळ आणि घन कंक्रीट ब्लॉक दगडी बांधकाम पूर्वीच्या कोडची नवीन आवृत्ती ऑटोक्लेव्हेड सेल्युलर कंक्रीट ब्लॉक्सची नवीन आवृत्ती आणि हलके कॉंक्रीट ब्लॉक्स तर या श्रेणीमध्ये आणखी बरेच आहेत तिसरा प्रकार जो मी पाहू इच्छितो तो म्हणजे भूकंप प्रतिरोधक डिझाइन आणि बांधकाम कोड जे भूकंप प्रतिरोधक डिझाइन आणि दगडी बांधकामसाठी बांधकाम नियंत्रित करतात तर अर्थातच भूकंप क्रियांच्या अंतर्गत स्वत चे भार निश्चित करणारे मूलभूत कोड 1893 भाग 1 2016 आहे जिथे आपल्याकडे रचनांचे भूकंप प्रतिरोधक डिझाइनची सामान्य तरतूद आहे आपल्याला या कोडमधील भार आणि डिझाइनसाठी एकंदरीत दृष्टीकोन भूकंपाचे डिझाइन परिभाषित करावे लागेल म्हणून आतापर्यंत डिझाइनचा प्रश्न आहे वास्तविक डिझाइन आणि बांधकाम संबंधित आहे अशा बांधकामांच्या अंमलबजावणीच्या विशिष्ट तपशीलांसाठी आपल्याला IS 4326 आवृत्ती 2013 पहावे लागेल